सर्वांना नमस्कार एनालॉग सर्किटच्या ऑनलाइन कोर्स मध्ये आपले स्वागत आहे मी नागेंद्र कृष्णपुरा आयआयटी मद्रासच्या इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विभागाचा आहे हा कोर्सचा परिचय आहे प्रथम आपण अॅनालॉग सर्किट म्हणजे काय आहे या नंतर कोर्समध्ये काय आहे ते पाहू आणि हा कोर्स शिकून आपण काय साध्य करू ते पाहू सर्व प्रथम अॅनालॉग सर्किट म्हणजे काय आता अगदी सोप्या शब्दात सांगायचे तर असे सर्किट जे एनालॉग सिग्नलवर प्रक्रिया करतात आता आपल्यातील बरेच जण वेगवेगळ्या प्रकारच्या सिग्नलशी परिचित असतील ते येथे दाखविले आहेत वरच्या डावीकडे मी अॅनालॉग म्हणून लेबल असलेले काहीतरी दाखविले आहे आणि जर आपण हे पाहिले तर असे काही सिग्नल आहेत जे वेळेनुसार बदलत आहेत आणि वेळेच्या प्रत्येक मूल्यासाठी ती वेळेत कंटीन्यूअस असते आणि ही मूल्ये y अक्षांसमवेत काहीही असू शकतात म्हणून ते एम्पलीट्यूडमध्ये कंटीन्यूअस असतात म्हणून जर हे मूल्यामध्ये किंवा एम्पलीट्यूडमध्ये कंटीन्यूअसअसतील आणि वेळेच्या प्रत्येक मूल्यासाठी त्यांची किंमत दिली असेल तर तो एक एनालॉग सिग्नल आहे अधिक विशेषत हे कंटीन्यूअस टाईम अॅनालॉग सिग्नल असतात आता सिग्नलचे इतर प्रकार काय आहेत ते पाहू हे शक्य आहे की केवळ ठराविक सिग्नल दिला गेला असेल किंवा सिग्नल ठराविक वेळेत बदलला जाईल या डावीकडील तळाशी असलेल्या चित्रामध्ये वेळेच्या अक्षाच्या किमती चिन्हांकित केल्या आहेत जेणेकरून हे चिन्ह सिग्नल कधी बदलतो हे दर्शवितो आपण पाहू शकता की हे ठराविक वेळी सिग्नल बदलतो परंतु y अक्षासह मूल्ये काहीही असू शकतात आणि अशा सिग्नलला डिस्क्रीट टाईम कंटीन्यूअस व्हॅल्यू सिग्नल किंवा डेटा एनालॉग सिग्नल म्हणून ओळखले जाते आणि आपल्याकडे याविरुद्ध जिथे सिग्नल कोणत्याही वेळी बदलू शकतो हे वरच्या उजवीकडे दाखविले आहे असेही असू शकते यालाच कंटीन्यूअस टाइम डिजिटल सिग्नल असे म्हणतात तर सिग्नल कोणत्याही वेळी बदलू शकतो म्हणून एक्स अक्ष कंटीन्यूअसअसेल परंतु ते केवळ y अक्षावर काही विशिष्ट मूल्ये असू शकतात म्हणूनच हा डिस्क्रीट टाईम डिस्क्रीट व्हॅल्यू सिग्नल आहे किंवा त्याला डिजिटल सिग्नल असेही म्हणतात आणि याचा एक प्रकार बर्याचदा पाहिला जातो ज्यामध्ये y अक्षावर फक्त दोन मूल्ये असतात ती म्हणजे बाइनरी डिजिटल सिग्नल परंतु याला डिजिटल सिग्नल असे म्हणतात तर हे एक एनालॉग सिग्नल आहे आणि हे डिजिटल सिग्नल आहे आणि अॅनालॉग सर्किट म्हणजे ते सर्किट जे एनालॉग सिग्नलवर प्रक्रिया करतात आता त्याची ही एक व्याख्या आहे परंतु आपण या कोर्समध्ये कशाबद्दल बोलत आहोत हे समजून घेण्यासाठी ही व्याख्या जवळजवळ पूर्णपणे निरुपयोगी आहे कारण अशा प्रकारच्या सिग्नलवर प्रक्रिया करणारे सर्किटचे विविध प्रकार आहेत आपण त्याबद्दल बोलणार नाही जे आपण मागील कोर्समध्ये शिकलो आहोत उदाहरणार्थ आपल्याकडे रेझिस्टर कॅपेसिटर आणि इंडक्टर्सने बनलेले सर्किट असल्यास अर्थात ते यासारख्या सिग्नलवर प्रक्रिया करतील जे सिग्नल वेळेच्या प्रत्येक मूल्यासाठी असतात आणि कोणतेही मूल्य घेऊ शकतात आणि त्या आरसी सर्किट्सचे किंवा आरएलसी सर्किट्सचे किंवा फक्त रेझिस्टर सर्किट आऊटपुट कंटीन्यूअस व्हॅल्यू असेल आणि जर इनपुट कंटीन्यूअस टाईम असेल तर आउटपुट सुद्धा कंटीन्यूअस टाईम असेल तर ती व्याख्या निरुपयोगी आहे एनालॉग सर्किट म्हणजे नक्की काय म्हणायचे आहे ते अर्थातच एनालॉग सिग्नलवर प्रक्रिया करतात एम्पलीफायर खरोखर ऍक्टिव्ह असतात का म्हणून आपण आत्तापर्यंत अभ्यास केलेले सर्व घटक आणि त्या घटकांचा वापर करून तयार केलेले सर्किट पॅसिव आहेत आता आपण काही ऍक्टिव्ह घटक पाहुयात आता आपण यासंदर्भातील व्याख्या अधिक काळजीपूर्वक नंतर पाहू कारण आपल्याला माहिती आहे की पॅसिव डिव्हाइसेस उर्जा वापरणारी उपकरणे आहेत तर ऍक्टिव्ह डिव्हाइसेस स्वतः उर्जा निर्माण करू शकतात प्रत्यक्षात कोणतेही भौतिक साधन स्वतःहून ऊर्जा निर्माण करू शकत नाही ती इतर माध्यमातून पुरविली जाते म्हणून ऍक्टिव्ह सर्किट्ससाठी एक विशिष्ट व्याख्या आहे जी आपण नंतर पाहू परंतु आपण अद्याप आपल्या सर्किट्सच्या वर्गात एम्पलीफायर पाहिलेले नसतील आणि ते आपण या कोर्समध्ये शिकणार आहोत विशेषतः याचा अर्थ असा आहे की एम्पलीफायर नियंत्रित स्रोत आहेत उदाहरणार्थ प्रत्येकजण ऑडिओ एम्पलीफायरसह परिचित असेल म्हणूनच तो मायक्रोफोनवरून आवाज घेतो त्याचे मूल्य वाढवितो आणि स्पीकरला देतो आपण एखाद्या नियंत्रित स्त्रोताच्या रूपात देखील याचा विचार करू शकता समजा एक व्होल्टेज कंट्रोल व्होल्टेज सोर्स आहे हे मायक्रोफोनमधून व्होल्टेज घेते आणि त्यास विशिष्ट संख्या के ने गुणाकार करते आणि आपल्याला आउटपुट व्होल्टेज देते जे इनपुट व्होल्टेजवर अवलंबून असते तर हा एक अवलंबून असलेला स्त्रोत किंवा नियंत्रित स्त्रोत आहे तर एम्पलीफायर्स हे मुळात नियंत्रित स्रोत आहेत आता आपण अर्थातच नियंत्रित स्त्रोतांशी परिचित व्हाल आणि आपण त्यांना आपल्या बेसिक सर्किटच्या वर्गात पाहिले असेल परंतु ते कसे बनवायचे ते कसे बांधता येईल हे आपल्याला माहित नाही कारण मी फक्त व्याख्या घेतल्या आहेतम्हणजे आपल्याला काही नियंत्रित स्त्रोत दिलेले आहेत आणि ते विशिष्ट नियमांचे अनुसरण करतात या कोर्समध्ये आपण त्या नियंत्रित स्त्रोत समजून घेणार आहोत आणि त्यांच्या मर्यादा समजून घेणार आहोत आणि हे एम्पलीफायर्स सर्व इलेक्ट्रॉनिक गॅझेट्रीचा भाग आहेत जरी मी असे म्हटले आहे की ते अॅनालॉग सर्किटचा भाग आहेत तेव्हा असे दिसून आले की एम्पलीफायर डिजिटल सर्किट्सचादेखील भाग आहेत एम्पलीफायरशिवाय आपण कोणताही डिजिटल गेट बनवू शकत नाही आणि ते आपल्या आजूबाजूला सर्वत्र आहेत आज आपल्याभोवती इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स आहेत मी हा कॉलर माईक वापरत आहे आत एक एम्प्लीफायर आहे आणि मी टॅबलेट पीसी वापरत आहे मी वेबकॅमवर रेकॉर्डिंग करत आहे तर हे माझ्या सभोवताल आणि आपल्या सभोवताल सर्वत्र आहे आपल्या सर्वांचे मोबाइल फोन आणि सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक गॅझेट असतील म्हणून फक्त एक उदाहरण दर्शविण्यासाठी मी वेब वरून मोबाइल फोनची काही छायाचित्र काढले आहेत आणि त्यात ऑडिओ डिजिटल टु एनालॉग आणि एनालॉग टु डिजिटल कनव्हर्टर आणि आरएफ एम्पलीफायर आरएफ आणि पॉवर सर्किट्स वगैरे सारख्या अॅनालॉग सर्किट आहेत तसेच मी म्हटल्याप्रमाणे डिजिटल लॉजिक सर्किटमध्येसुद्धा एम्पलीफायर असणे आवश्यक आहे तर मेमरी आणि मायक्रोप्रोसेसर आणि कंट्रोल लॉजिक आणि डीएसपीमध्येही आपल्याला अॅनालॉग सर्किट्स सापडतील मग हा कोर्स काय आहे तर तो एम्पलीफायर डिव्हाइस आणि सर्किटबद्दल आहे आता या कोर्समध्ये आपण मॉस वापरतो जो मेटल ऑक्साईड सेमीकंडक्टर डिव्हाइस आहे जो एम्प्लिफिंग डिव्हाइस आहे कारण मॉस तंत्रज्ञान हे आजकालचे प्रबळ तंत्रज्ञान आहे परंतु या कोर्समध्ये आपण शिकत असलेली तत्त्वे जरी उपकरण बदलले तरीही उपयुक्त आहेत आपल्यातील काही लोकांना थोडा इतिहास माहिती असेल प्रथम आपण व्हॅक्यूम ट्यूबसह सुरुवात केली त्यानंतर आपल्याकडे बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर होते नंतर मॉस ट्रान्झिस्टर देखील होते विविध ट्रान्झिस्टर आणि विविध प्रकारच्या प्रक्रिया देखील आहेत आज सर्वात प्रमुख तंत्रज्ञान सिलिकॉनमधील मॉस तंत्रज्ञान आहे परंतु आपल्याला सिलिकॉन आणि मॉस वापरण्याची आवश्यकता नाही इतर प्रकारचे साहित्य आणि इतर प्रकारचे ट्रांजिस्टर आहेत एकदा समजल्यानंतर त्या अभ्यासक्रमातून आपण शिकत असलेल्या तत्त्वांचा वापर करुन मॉडेलचे विश्लेषण आणि डिझाइन समजले जाऊ शकते तर उद्या जर एखाद्याने वेगळ्या तंत्रज्ञानाचा शोध लावला तर आपल्याकडे वेगळ्या प्रकारचे ट्रान्झिस्टर किंवा वेगळ्या प्रकारचे एम्प्लिफिंग डिव्हाइस असेल तर आपण त्यांचा वापर करून सर्किट्सचे विश्लेषण करता आले पाहिजे आणि त्याद्वारे सर्किटचे डिझाइन देखील केले पाहिजे आता हा कोर्स काय असू शकतो तर हे दिसून येते की हा अभ्यासक्रम सर्व ऍक्टिव्ह सर्किट्सच्या विश्लेषण आणि डिझाइनसाठी पूर्व आवश्यक आहे म्हणूनच तुम्हाला आयसी डिझाईनमध्ये नोकरी घ्यायची असेल आणि आयसी डिझाईनमध्ये संशोधन करायचं असेल किंवा कुठल्याही प्रकारच्या अॅनालॉग व आरएफ यंत्रणा किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स इत्यादींचे डिझाइन करायचे असेल तर तुम्हाला या कोर्समध्ये शिकलेल्या तत्त्वांचा वापर करण्यास सक्षम असणे आवश्यक आहे कोर्समध्ये काय विषय आहेत प्रथम आपण नॉन लिनियर घटकांची आवश्यकता पाहू आतापर्यंत आपल्याला केवळ लिनियर घटकांची माहिती आहे आता आपण नॉन लिनियर घटकांची गरज काय आहे ते पाहू आणि ती आवश्यकता म्हणजे एम्पलिफिकेशन आहे मी म्हणालो की या कोर्समध्ये आपण प्रामुख्याने एम्पलीफायरबद्दल बोलू आणि उपयुक्त एम्पलीफायर तयार करण्यासाठी आपल्याकडे नॉन लिनियर साधने असणे आवश्यक आहे आपण फक्त लिनियर डिव्हाइससह त्यांना बनवू शकत नाही आणि आपण एनमॉस ट्रान्झिस्टर म्हणून ओळखल्या जाणार्या एम्पलीफाईंग डिव्हाइसचे एक उदाहरण पाहू आणि हे निष्पन्न झाले की आपल्याकडे बायसिंग व्यवस्था म्हणून ओळखले जाते ज्यामध्ये आपल्याला डिव्हाइसमध्ये काही ऑपरेटिंग व्होल्टेज आणि करंट द्यावे लागतात त्याचबरोबर आपल्याला जो सिग्नल एम्पलीफाय करायचा आहे तो सुद्धा जोडावा लागेल या कोर्समध्ये नंतर हे सर्व स्पष्ट होईल मग आपण एम्पलीफायरच्या सर्वात बेसिक स्वरूपावर येऊ ज्याला कॉमन सोर्स ऍम्प्लिफायर म्हणून ओळखले जाते मग आपण नियंत्रित स्त्रोतांकडे पाहतो तर हे लक्षात येते की निगेटिव्ह फीडबॅक वापरावा लागेल म्हणून आपण निगेटिव्ह फीडबॅक तत्त्वांवर देखील लक्ष केंद्रित करूयात मग आपण पीमॉस ट्रान्झिस्टर म्हणून ओळखल्या जाणार्या पीमॉस ट्रान्झिस्टर हा दुसरा प्रकार पाहू आणि पीमॉस ट्रान्झिस्टर वापरून सर्किट बनवण्याचा प्रयत्न करू आणि आपण ट्रान्झिस्टर बनवण्याचे आणखी एक तंत्रज्ञान देखील पाहू जे बायपोलर तंत्रज्ञान आहे आणि हे ट्रांजिस्टर बायपोलर जंक्शन ट्रान्झिस्टर म्हणून ओळखले जातात आपण त्याच बरोबर सर्किट कसे बनवायचे आणि बायपोलर ट्रान्झिस्टर आणि मॉस ट्रान्झिस्टर यांच्यामधील महत्त्वाचे फरक देखील समजून घेऊ ही अधिक तपशीलवार सूची आहे जी आपल्याला दर आठवड्यात आपण कोणते विषय पाहणार आहोत हे दाखवते हे जवळजवळ अगदी बरोबर आहे आणि काही लहान बदल होऊ शकतात आणि आपण नक्कीच यात वेबपृष्ठाद्वारे कोर्सवर प्रवेश करू शकता मी ते पाहणार नाही परंतु संपूर्ण अभ्यासक्रम अकरा आठवडे चालेल ज्यामध्ये आपल्याला एम्पलीफायरचे मूलभूत ज्ञान समजून घेणे आवश्यक आहे परंतु प्रमाणपत्र चाचणीसाठी पहिल्या आठ आठवड्यांचा विचार केला जाईल जर तुम्हाला चाचणी लिहायची असेल तर चाचणी पहिल्या आठ आठवड्यांवर आधारित असेल परंतु उर्वरित विषयांची अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेण्यासाठी तुम्हाला गेल्या तीन आठवड्यामधील टॉपिक समजून घेणे गरजेचे आहे अभ्यासक्रमामध्ये दर आठवड्यात सुमारे अडीच तास व्याख्याने असतील हे सहसा 2 युनिट्समध्ये विभागले जाईल आणि प्रत्येक युनिट सामान्यत दहा ते पंधरा मिनिटांपर्यंतच्या छोट्या धड्यांमध्ये विभागले जाईल प्रत्येक पाठानंतर मूल्यमापन केले जाईल आणि प्रत्येक आठवड्यानंतर असाइनमेंट्स असतील आणि पुढील आठवड्यात ते होईल आणि मी व्याख्यान पाहण्याव्यतिरिक्त कामाचे ओझे 5 तास असावेत अशी अपेक्षा करतो यामुळे सर्वकाही व्यवस्थित समजून घेता येईल आणि असाइनमेंट करण्यास सोपे जाईल वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांच्या भिन्न पार्श्वभूमीवर हे सर्व अवलंबून असेल तर एम्पलीफायरसमजून घेणे हेच कोर्सचे उद्दीष्ट्ये आहे ज्यामध्ये एम्पलीफायरच्या मूलभूत टोपोलॉजीज कशा प्रकारे येतात हे पाहणार आहोत आपण मोठे आणि लहान सिग्नल अशा अटी म्हणून ओळखल्या जाणार्या गणितांमध्ये एम्प्लीफायर्सची गणना करणे या गोष्टी नंतर पाहू आणि आपण या कोर्समध्ये करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे केवळ एम्पलीफायर म्हणजे काय हे सांगत नाही तर टोपोलॉजी कशी तयार झाली याचे तर्कशास्त्र देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हे फार महत्वाचे आहे कारण अगदी एकाच ट्रान्झिस्टरद्वारेही विविध प्रकारचे एम्प्लीफायर्स टोपोलॉजीज आहेत आणि ट्रान्झिस्टरची संख्या जसजशी वाढत जाईल तेव्हा टोपोलॉजीजची संख्या सहजपणे वाढत जाईल 1130 म्हणून आपल्यास कोणत्याही गुंतागुंतीच्या सर्किटरीचा अर्थ समजून घेण्यासाठी सिंगल ट्रांजिस्टर एम्प्लीफायर सारख्या साध्या बिल्डिंग ब्लॉक्समागील तर्क समजले पाहिजे आपल्याकडे सर्व सर्किट्स आणि त्यांच्याशी संबंधित सर्व परिणाम लक्षात ठेवण्याचा कोणताही मार्ग नाही जेव्हा आपण कुठल्याही सर्किटकडे पहात असता तेव्हा आपल्याला लहान लहान तुकडे करणे भाग पडते प्रत्येक तुकडा काय करीत आहे आणि संपूर्ण सर्किट काय करीत आहे हे देखील समजून घ्या त्यानंतर आपण बायझिंग तत्त्वे ट्रान्झिस्टरमध्ये ऑपरेटिंग पॉईंट्स सेट करण्याचे वेगवेगळे मार्ग आणि विविध प्रकारच्या एम्पलीफायरसह बायझिंगची व्यवस्था कशी एकत्रित करावी ते देखील पाहू थोडक्यात जर आपण या गोष्टी चांगल्या प्रकारे शिकत असाल तर या कोर्स नंतर आपण पहात असलेल्या कोणत्याही एम्पलीफायर टोपोलॉजीची पद्धतशीरपणे ओळख पटवणे आणि तिचे विश्लेषण करण्यास सक्षम असावे मला असे म्हणायचे नाही की काही सूत्रे कुठेतरी लक्षात ठेवणे आणि काही प्रमाणात योग्य उत्तर मिळणे आपण सर्किट मागील तर्कशास्त्र समजण्यास सक्षम असावे आणि जे काही अंदाज आवश्यक आहेत ते वापरा आणि योग्य उत्तर मिळावे आता यासारख्या कोर्समध्ये महत्त्वाच्या गोष्टींपैकी आणि सर्वसाधारणपणे कोणत्याही प्रगत अभ्यासक्रमात आणि कोणत्याही क्षेत्रात अंदाजाचे महत्त्व आहे अचूक सूत्र इतके गुंतागुंतीचे आहे की जरी आपल्याला ते सापडले आणि सर्व संख्या त्यामध्ये भरल्या आणि अचूक उत्तर मिळाले तरीही आपण विश्लेषित करीत असलेल्या त्यामागील यंत्रणेबद्दल आपल्याला माहिती होत नाही तर आपण वारंवार अंदाज वापरू पण कृपया समजून घ्या की अंदाजे उत्तर मोजणी सारख्या नसतात म्हणूनच प्रत्यक्षात मोजण्यापेक्षा ते अधिक अवघड आहेत कारण काही अंदाज केवळ काही संदर्भांमध्ये चांगले आहेत म्हणून आपणास संदर्भ समजून घ्यावा लागेल त्यासाठी कोणता अंदाज योग्य आहे हे समजून घ्यावे लागेल आणि त्याचा योग्यरित्या वापर करावा लागेल आता या कोर्समध्ये जाण्यासाठी आपल्याला काही गोष्टी माहित असणे आवश्यक आहे अर्थात सर्किट एनालिसिस आपल्याला कोणत्याही आर एलR L आणि सी असलेल्या कोणत्याही लिनियर सर्किटचे विश्लेषण कसे करावे हे माहित असले पाहिजे हे असे काहीतरी आहे जे आपण बेसिक इलेक्ट्रिकल सर्किट्स सारख्या कोर्समध्ये शिकले आहे आणि असे बरेच संदर्भ आहेत जे मी सूचीबद्ध केले आहेत जर आपणास या विषयांबद्दल थोडासा त्रास होत असेल तर आपण त्यांच्याकडे परत जाऊ शकता आणि आपले ज्ञान रीफ्रेश करू शकता आणि आपल्याला लॅप्लेस ट्रान्सफॉर्म देखील माहित असणे आवश्यक आहे आपण त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करणार नाही परंतु काही गोष्टी समजून घेण्यासाठी आपल्याला त्यांची आवश्यकता आहे आणि आपल्याला बेसिक कॅल्क्यूलस आणि डिफरन्शियल इक्वेशन इत्यादी माहित असणे नक्कीच आवश्यक आहे आपण आपल्या पूर्व आवश्यकता पूर्ण करू इच्छित असल्यास येथे काही संसाधने आहेत या युआरएल वर उपलब्ध बेसिक इलेक्ट्रिकल सर्किट्सवर एनपीटीईएल कोर्स आहे आणि इलेक्ट्रिकल आणि मॅग्नेटिक सर्किट्स देखील आहेत हे दोन्ही बेसिक सर्किट विश्लेषणासाठी आहेत आणि लॅप्लेस ट्रान्सफॉर्मसाठी या यूआरएलवर नेटवर्क व सिस्टीम्स सारखे एनपीटीईएल अभ्यासक्रम उपलब्ध आहेत आणि या कोर्ससाठी आपण या पुस्तकाचा संदर्भ घेऊ शकता आपण हे अगदी तंतोतंत अनुसरण करीत नाही परंतु आपल्याला तेथे बरेच साहित्य सापडेल आणि या यूआरएलवर उपलब्ध असलेल्या आयआयटी मद्रास येथे आमच्या गटाकडून व्हिडिओ व्याख्याने देखील आपल्याला मिळू शकतात आणि नक्कीच कोर्स दरम्यान ऑनलाइन फोरम खूप उपयुक्त आहे आपण माझ्याशी किंवा अध्यापन सहाय्यासह किंवा इतर विद्यार्थ्यांशी चर्चा करू शकता आणि आपण चर्चेसाठी नियमितपणे हँगआऊट शेड्यूल करू कोर्ससाठी दोन किंवा तीन वेळा असू शकतात तसेच आपण थेट चर्चा माध्यम वापरू शकता कोर्सचा आनंद घ्या